बौद्धिक संपदा शिकणे बौद्धिक संपदा हा विषय पारंपारिक विद्यापीठांमध्ये शिकवला जात नाही बौद्धिक संपदा कायदा हा कायद्याचा विषय म्हणून भारतातील विधी महाविद्यालया मध्ये अलीकडेच म्हणजे १९९० च्या कालावधीत समाविष्ट करण्यात आला आपण पहिले की तो कायद्याचा विषय म्हणून सादर झाला होता बौद्धिक संपदा च्या विकासामुळे हा विषय आला आणि त्याला आंतरराष्ट्रीय ओळख सुद्धा प्राप्त झाली आपणास आढळेल की बौद्धिक संपदा हक्क 3 गोष्टीच्या बाबतीत दिसून येतो एक तो हक्कांविषयी बोलतो त्या हक्काच्या निर्मिती बद्दल बोलतो आणि अंमलबजावणी बद्दल देखील बोलतो हक्क निर्मिती आणि अंमलबजावणी हे बौद्धिक संपदा हक्क कायद्याचे महत्वाचे घटक आहेत हा कायद्याचा विषय असल्या मुळे तो वकिलांना आणि कायद्याचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना शिकविला जातो बौद्धिक संपदेत आवड दर्शविणारी ज्ञानाची आजून एक शाखा आहे ती शाखा म्हणजे व्यवस्थापन शास्त्र होय बौद्धिक संपदेचे व्यवस्थापन करणे हा स्वतंत्र विषय म्हणून व्यवस्थापन शास्त्र महाविद्यालयाचा विचार केला जात नाही परंतु 'बौद्धिक संपदेचा हक्क' हा विषय नाविन्यपूर्ण आणि उद्योजकता अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून आढळून येतो किंवा व्यवसाय अभ्यासक्रमाचा कायदेशीर बाबींचा एक भाग म्हणून दिसून येतो तुम्हाला असे दिसून येईल की हा विषय व्यवस्थापन शास्त्र महाविद्यला च्या अभ्यासक्रमात एक विषय म्हणून शिकवला जातो किंवा अशा अभ्यासक्रमात शिकवला जातो ज्या विषयात विधी महाविद्यालयात जे शिकवले जाते त्यात आणि कायदेशीर दृष्टिकोनात यात फरक सांगितला जातो कायदेशीर दृष्टिकोन आणि व्यवस्थापन शास्त्राचा दृष्टिकोन यांचे लक्ष आय पी चे व्यवस्थापन करण्यावर असते येथे आपण हक्कांच्या अंमलबजावणीबाबत हक्कांचे उल्लंघन हक्क कसे निर्माण केले जातात या विषयी चर्चा आपण करणार नाही येथे सर्व लक्ष हे व्यवस्थापन वर आहे येथे एक गोष्ट आहे ज्यात कमी कालावधी च्या बौद्धिक संपदेचे रूपांतरण अमर्याद बौद्धिक संपदेचे कसे करायचे याचे गंमतीशीर विश्लेषण आहे ही एक प्रमुख गोष्ट आहे जी कोणत्या ही व्यवस्थापकास माहित असावी पेटंट्सकॉपीराइट आणि डिझाईन्स या सारख्या हक्काना आपण मर्यादित कालावधी आयपी म्हणतो तरव्यापार चिन्ह आणि ज्याला आपण व्यापार रहस्य म्हणतो ते अमर्यादित कालावधीसाठी असतात त्यांच्या समाप्तीची तारीख दिलेली नसते व्यवस्थापक हा सतत मर्यादित कालावधीच्या आय पी ला अमर्यादित कालावधीच्या आयपी मध्ये कसे रूपांतरित करता येईल हे पाहत असतो म्हणून पुढच्या वाख्यानात बौद्धिक मालमत्तेचे व्यवस्थापन योग्य प्रकारे कसे करतात ते सविस्तर रित्या पाहू